सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या या व्याख्यानमास नमस्कार आणि तुमचे स्वागत आहे मागील दोन व्याख्यानात आपण पाहिले आहे की एखादी बफर ओव्हरफ्लो असुरक्षा शोषण करून एखादा आक्रमणकर्ता प्रोसेसच्या स्टॅकमध्ये कोड कसा इंजेक्ट करू शकतो आणि त्यानंतर त्या विशिष्ट कोडचे एक्सिक्यूशन करण्यास भाग पाडते नंतर आम्ही या विशिष्ट असुरक्षिततेसाठी दोन भिन्न संरक्षण यंत्रणा पाहिल्या प्रथम कॅनरी वापरून बफर ओव्हरफ्लो शोधले दुसरे एनएक्स बिट म्हणून ओळखल्या जाणार्या वस्तूचा वापर करीत आहेत जे प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत आम्ही मागील व्याख्यानात पाहिले आहे की एनएक्स बिट त्या स्टॅकवरून कार्यवाही अक्षम करते तथापि सुरक्षा हा नेहमीच मांजर आणि उंदराचा गेम असतो हल्लेखोर अटैकर - attacker त्यांचा शोषण घडविण्याचा एक मार्ग शोधतील आणि मग नंतर बचावकर्त्यांना त्या विशिष्ट शोषणाचा त्यांच्या सिस्टमवर रन होण्यापासून रोखण्याचा मार्ग सापडला पाहिजे आता हल्लेखोर पुन्हा या संरक्षण यंत्रणेला मागे टाकण्याचा मार्ग शोधू शकतील आणि तरीही त्यांचा हल्ला रन करतील म्हणून या प्रकारे हल्लेखोर आणि बचावकर्त्यांमध्ये सतत चक्र चालू आहे आणि परिणामी हल्ले अधिकाधिक सामर्थ्यशाली होत आहेत आणि त्याद्वारे हे हल्ले रोखण्यासाठी अधिक चांगले बचाव धोरण आवश्यक आहे या विशिष्ट व्याख्यानात आपण हल्ला करण्याचा एक नवीन प्रकार पाहणार आहे ज्याला रिटर्न टू लिबसी अटॅक म्हणून ओळखले जाते तर हा विशिष्ट हल्ला स्टॅकमधील बफर ओव्हरफ्लो असुरक्षा देखील शोषण करतो तथापि आम्ही पाहिले की मागील शोषणाच्या विपरीत जिथे स्टॅकमधून कोड एक्सिक्यूट केला गेला आहे या विशिष्ट हल्ल्यामध्ये आम्ही कोणताही कोड स्टॅकमधून एक्सिक्यूट करत नाही आणि अशाप्रकारे एखाद्या विशिष्ट स्टॅकसाठी असलेल्या एनएक्स बिट डिफेन्ससह देखील अटैक रन होईल तर हा हल्ला कसा पुढे होतो ते पाहू चला लिबसी म्हणजे काय ते समजून घेऊन सुरूवात करू या म्हणून लिबसी ही डायनॅमिकली लिंक्ड लायब्ररी आहे जी लिहिल्या गेलेल्या प्रत्येक सी प्रोग्रामला जोडते आता आपण सामान्यतः वापरत असलेले स्टँडर्ड सी फंक्शन मोठ्या संख्येने लिबसी मध्ये एक्सिक्यूट होतात उदाहरणार्थ एसटीआरसीपीवाय प्रिंटएफ स्कॅनएफ एफओपेन एफक्लोज एसटीआरसीएटी इत्यादी सर्व लिबिकमध्ये उपस्थित आहेत लिबसी मध्ये सहसा हजाराहून अधिक फंक्शन एक्सिक्यूट केली जातात अगदी काही सोपा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम जो आपण काही लेक्चर्स मागे लिहिला आहे जो फक्त प्रिंटएफ स्टेटमेंटची विनंती करुन "हॅलो वर्ल्ड" प्रिंट करतो या प्रोग्राममध्ये सुद्धा लिबसी त्याच्या व्हर्च्युअल अॅड्रेस स्पेसमध्ये हजर आहे उदाहरणार्थ आपण ही विशिष्ट स्लाइड पाहिली जी हॅलो वर्ल्ड प्रोग्रामसाठी व्हर्च्युअल मेमरी नकाशा दर्शविते आपल्याला असे दिसते की लिबसी शी संबंधित तीन नोंदी आहेत तर या तीन नोंदी संपूर्ण लिबसी शी संबंधित आहेत आता लिबेसी कडे एक हजाराहून अधिक भिन्न फंक्शन आहेत आणि हे सर्व फंक्शन या व्हर्च्युअल अॅड्रेस मॅपमध्ये उपस्थित आहेत आणि येथे उपस्थित असलेल्या यापैकी कोणत्याही अड्रेसद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो लिबसी म्हणजे काय हे आपल्याला माहिती दिल्यास आपण पाहू या की रिटर्न तो लिबसी अटैक प्रत्यक्षात कसे कार्य करतो मागील हल्ल्या अटैक प्रमाणेच जेथे अटैकर बफरला ओव्हरफ्लो करतात आणि स्टॅकवरील त्या विशिष्ट बफरच्या सुरूवातीच्या ठिकाणी रिटर्न जाण्याचा अड्रेस बनवितात अशाच प्रकारे रिटर्न टू लिबसी अटैकमध्ये बफर ओव्हरफ्लो होईल आणि नंतर रिटर्न अड्रेस काही इतर अनियंत्रित अड्रेसने पुनर्स्थित करेल तथापि हा अनियंत्रित अड्रेस आता लिबसी मधील काही विशिष्ट फंक्शनकडे निर्देशित करीत आहे म्हणूनच आपल्याला माहित आहे की लिबसी विशिष्ट प्रोसेसच्या संपूर्ण भागाचा एक भाग आहे आणि म्हणून ते एक्सिक्यूट होऊ शकते दुसर्या शब्दांत एनएक्स बिट लिबसी मधील फंक्शन्ससाठी सेट केलेले नाही तर येथे काय होते आहे ते फंक्शन F1 हे लिबसी मधील वैध फंक्शन आहे असे गृहित धरून आम्ही बफरला पॉईंटपर्यंत जेथे रिटर्न अड्रेस आहे तिथे ओव्हरफ्लो करत आहोत खरेतर स्टॅकवर असलेला वैध रिटर्न अड्रेस F1 साठी असलेल्या अड्रेसने बदलला जाईल जो प्रत्यक्षात विशिष्ट प्रोसेसच्या कोड विभागात सेग्मेंट segment उपस्थित आहे तर अशाप्रकारे एनएक्स बिट सेट असूनही आम्ही एक्सिक्यूशन नष्ट करण्यास सक्षम आहोत आम्ही लिबसी मध्ये उपस्थित काही अनियंत्रित फंक्शन एक्सिक्यूट करण्यास सक्षम आहोत तर पुढील प्रश्न असा आहे की हे फंक्शन F1 काय असावे तर असे अनेक पर्याय आहेत जे शक्य आहेत म्हणूनच सिस्टम फंक्शन म्हणून ओळखला जाणारा एक पर्याय आज आपण पाहणार आहोत तर आपण F1 साठी असलेले एक फंक्शन सिस्टम फंक्शन पाहू आता सिस्टीम हे फंक्शन आहे जे लिबसी मध्ये अस्तित्वात आहे हे इनपुट म्हणून स्ट्रिंग घेत नाही त्याऐवजी हे स्ट्रिंगचा पॉईंटर इनपुट म्हणून घेते आणि या स्ट्रिंगमध्ये एक्झिक्युटेबल असते उदाहरणार्थ येथे आपल्याकडे सिस्टम आहे आणि आम्ही " bin bash" स्ट्रिंग पास करत आहोत तर या विशिष्ट फंक्शनचा परिणाम म्हणजे बॅश शेल तयार होईल आता असे समजू की आम्हाला पेलोड बनवायचे आहे जे आधीप्रमाणे शेल तयार करते याचा अर्थ असा आहे की आम्हाला सिस्टमसारख्या फंक्शनचे एक्सिक्यूशन नष्ट करायचे आहे आणि सिस्टममध्ये पॅरामीटर म्हणून " bin bash" पास करणे आवश्यक आहे तर याचा अर्थ असा आहे की आम्हाला दोन गोष्टी आवश्यक आहेत आम्हाला सिस्टमसाठी अड्रेस F1 अड्रेस म्हणून निर्दिष्ट करणे आवश्यक आहे आणि सिस्टमचा विशिष्ट अड्रेस वापरुन बफर ओव्हरफ्लो करणे आवश्यक आहे दुसरे म्हणजे कसे तरी आम्ही या विशिष्ट स्ट्रिंग " bin bash" कडे पॉईंटर पास करण्यास सक्षम असावे जेणेकरुन ती सिस्टम एक्शिक्यूट होईल आणि " bin bash" असे अर्गुमेन्ट प्राप्त करण्यास सक्षम आहे लिबसीच्या अटैकमध्ये रिटर्न माऊंट करण्यासाठी काय हवे आहे ते थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्या लिबसीमध्ये सिस्टीम फंक्शनचा अड्रेस शोधणे आवश्यक आहे दुसरे म्हणजे आम्हाला या विशिष्ट अड्रेससह बफर ओव्हरफ्लो करणे आवश्यक आहे जेणेकरून स्टॅकवर असलेला रिटर्न अड्रेस सिस्टमच्या अड्रेसने बदलला जाईल दुसरे म्हणजे सिस्टमला अर्गुमेन्ट पास करणे आवश्यक आहे जे मूलत " bin bash" च्या स्ट्रिंगला सूचित करते तर हे कसे घडू शकते ते पाहू तर आपल्याला काहीतरी आवश्यक आहे जे स्टॅक लेआउट सारखे दिसते ज्या ठिकाणी रिटर्न अड्रेस संग्रहित स्टोअर केला आहे आम्ही सिस्टीमचा अड्रेस संग्रहित स्टोअर करतो दुसरे म्हणजे स्टॅकच्या 4 बाइट्सच्या उच्च ऑफसेटवर आमच्याकडे कॅरेक्टर पॉईंटर आहे जो वर्च्युअल अॅड्रेस स्पेसमधील काही ठिकाणी दाखवतो जिथे स्ट्रिंग " bin bash" अस्तित्वात आहे येथे काय होते ते फंक्शन एक्सिक्यूशन पूर्ण झाल्यावर आणि रिटर्न येते तेव्हा रिटर्नचा अड्रेस स्टॅकवरून घेतला जातो या प्रकरणात रिटर्न अड्रेस सिस्टम आहे एक्झिक्यूशन लिबसी मध्ये उपस्थित असलेल्या सिस्टम फंक्शनमध्ये आहे आणि या विशिष्ट फंक्शनचा अर्गुमेन्ट हा "bin bash" ला पॉईंट करणारे केरिक्टरपॉईंटर आहे तर लिबसी मधील हे सिस्टम फंक्शन मूलतः " bin bash" या एक्सिक्यूटेबलला एक्सिक्यूट करेल तर आम्हाला पुढील गोष्टी निश्चित करण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे सिस्टमचा अड्रेस आणि हा विशिष्ट पॉईंटर नेमका काय आहे तर मग संपूर्ण व्हर्च्युअल अॅड्रेस स्पेसमध्ये हे विशिष्ट फंक्शन सिस्टीम अस्तित्त्वात आहे हे कसे शोधू या हे आपण सुरू करूया म्हणून आपण हे करू शकतो की आपण जीडीबी किंवा ओबीजेडीयूएमपी सारख्या इतर कोणत्याही साधनाचा वापर करू आणि या जीडीबीला हा पर्याय ऑप्शन ' क्यू' आणि एक्झिक्युटेबलसह रन करू आणि आम्ही मेनला ब्रेक पॉईंट सेट केला प्रोग्राम रन करा आणि जेव्हा ब्रेक पॉइंट येइन तेव्हा आपण p सिस्टीम p system वापरतो ज्याचा अर्थ प्रिंट सिस्टम आहे आणि जसे आपण येथे पाहत आहोत आपल्याला या विशिष्ट वस्तूचे मूल्य प्राप्त होते जे 0x28085260 आहे जे मूलत सिस्टम फंक्शन असलेल्या लोकेशनचा अड्रेस आहे उपस्थित अशाच प्रकारे आपण संपूर्ण एक्सिक्यूटेबल करण्यायोग्य कुठेतरी शोधू शकतो जिथे " bin bash" स्ट्रिंग अस्तित्वात आहे तर या विशिष्ट उदाहरणात आम्ही प्रोसेसमध्ये उपस्थित असलेल्या वातावरणीय व्हेरीएब्लचा विचार केला आहे म्हणूनच आपण येथे पाहत आहोत की या वातावरणीय व्हेरीएब्ल मध्ये एक विशिष्ट ओळ आहे ज्याला प्रत्यक्षात " bin bash" ही स्ट्रिंग आहे आता जीडीबी सारखे काहीतरी वापरुन आपल्याला काय शोधायचे आहे ते म्हणजे " bin bash" कोठे आहे याचा अचूक अड्रेस आम्ही निश्चित करतो आता आम्ही सिस्टीमचा अड्रेस कुठे आहे हे देखील ओळखले आहे आणि आम्हाला एक्झिक्युटेबलमध्ये एक स्ट्रिंग सापडली ज्यामध्ये " bin bash" आहे आणि त्या विशिष्ट स्ट्रिंगचा अड्रेस आम्हाला सापडला आहे आम्ही आपले शोषण तयार करण्यास तयार आहोत म्हणून आपण काय करतो ते खालीलप्रमाणे आहे आम्ही बफरला ओव्हरफ्लो करतो आणि ज्या ठिकाणी रिटर्न अड्रेस उपस्थित होता त्या जागी आम्ही हा विशिष्ट अड्रेस ने 0x28085260 बदलु जो मूलतः लिबिसी मधील सिस्टीम फंक्शनसाठी अड्रेस आहे आणि 4 बाइटच्या ऑफसेटने स्टॅकवर आमचा अड्रेस 0xbffbffe25 आहे जो मूलत " बिन बॅश" "binbash" स्ट्रिंगचा पॉइन्टर सूचक आहे जो आपल्याला वातावरणात सापडला आहे जेव्हा हा विशिष्ट प्रोग्राम चालू असेल तेव्हा आपल्याकडे बॅश " bin bash" एक्सिक्यूट होईल आता आम्ही हा विशिष्ट प्रोग्राम योग्यरित्या संपुष्टात आणू यासाठी आम्ही या व्यतिरिक्त काय करू शकतो हे येथे फंक्शन एक्झिट जोडणे आहे ज्याचा मूलत 0x281130d0 अड्रेस आहे म्हणून आता काय होते ते सिस्टीम फंक्शन कार्यान्वित करते हे अर्ग्युमेंट म्हणून " bin bash" पॉईंटर घेते आणि त्या फंक्शन नंतर हे विशिष्ट फंक्शन पूर्ण होते जे एक्झिट फंक्शनला निर्देशित करते जे एक्सिक्यूट होते तर अशाप्रकारे आपण लिबसी मधील सिस्टीम फंक्शन एक्सिक्यूशन नष्ट करू आम्ही एक पेलोड रन करण्यास सक्षम आहोत जे या प्रकरणात " bin bash" शेल आहे आणि नंतर या विशिष्ट प्रोग्राममधून बाहेर पडा रिटर्न टू लिबसी हल्ल्याचा एक मुख्य फायदा म्हणजे तो कार्यवाही न करण्याच्या स्टॅकसह कार्य करू शकतो तथापि रिटर्न टू लिबसी हल्ल्याला मोठी मर्यादा आहे मर्यादा अशी आहे की लिबसीने ऑफर केलेल्या फंक्शन्सद्वारे आक्रमणकर्ता प्रतिबंधित आहे उदाहरणार्थ जर लिबसी मध्ये सिस्टम फंक्शन नसेल तर आपण या विशिष्ट व्याख्यानात ज्या हल्ल्याची चर्चा केली ती कार्य करणार नाही अशा प्रकारे हल्लेखोर काय करु शकते याची मर्यादा आहे पुढच्या व्याख्यानात आम्ही रिटर्न ओरिएंटेड प्रोग्रामिंग किंवा आरओपी हल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या दुसर्या हल्ल्याकडे लक्ष देऊ ज्यात आक्रमणकर्ता लिबसीने पाठिंबा देत असलेल्या कार्यपुरता मर्यादित नाही तर ऐवजी कोणताही अनियंत्रित पेलोड तयार करू शकतो